सर्वाना नमस्कार तर आज आपण आपल्या सर्व्हिस मार्केटिंग अ प्रॅक्टिकल अँप्रोच या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात आहोत आणि हि केस स्टडी क्रमांक पाच आहे आणि आपण या केस स्टडी च्या मालिकेसह या अभ्यासक्रमाच्या सत्राचा समारोप करणार आहोत तर हे सत्र शिक्षण व विस्तारीत सेवा संबधी आहे म्हणून आपण शैक्षणिक सेवा विपणनाबद्दल बोलत आहोत प्रस्तुत संकल्पनेची ओळख करुन देताना हे लक्षात घ्यावे लागेल कि शैक्षणिक सेवांचे विपणन हा विस्तारित कार्यक्षेत्र असलेला विषय आहे ह्या सेवा शालेय वयात सुरू होतात आणि मध्यम आणि उच्च शिक्षणात परिपक्व होतात शिक्षण हे प्रबळ अमूर्तता तत्व असलेली शुद्ध सेवा म्हणून वर्गीकृत आहे दिलेली पुस्तके इत्यादीं व्यतिरिक्त शिक्षणातील बाकीच्या सेवा ह्या अभिप्रेत असतात शिक्षण सेवेचे विपणन समजून घेण्यापूर्वी शिक्षण हे सेवा म्हणून समजून घ्यावे लागेल त्यामुळे शैक्षणिक सेवेचे देखील सात Ps आहेत आणि सेवा म्हणून शिक्षणात अमूर्तता नाशवंतपणा अविभाज्यता आणि परिवर्तनशीलता ही चार वैशिष्ट्ये असतात अश्याप्रकारे शिक्षण मूर्त स्वरूपातील पायाभूत सुविधा आणि अध्यापन उपकरणांच्या मदतीने ज्ञान योग्यता कौशल्य आणि कसब यासारखे अमूर्त फायदे प्रदान करते त्यामध्ये शिक्षकाचे कौशल्य देखील अमूर्त स्वरूपाचेच असते शिक्षणाचे पुढील वैशिष्ठ हे नाशवंतपणा हे आहे अश्याप्रकारे शिक्षणात सेवांचे उत्पादन आणि विनियोग ह्या प्रक्रिया एकाचवेळी घडत असतात अविभाज्यता सेवा प्रदात्यापासून सेवा विभक्त करणे अशक्य आहे शिक्षकांचा सहभाग हा सेवा वितरणाचा अत्यावश्यक घटक आहे त्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक संस्था निवडण्याचे निकष म्हणजे संस्थेची प्रतिष्ठा अर्जदारांची संख्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाल्याची नोंद शिक्षकवृंद उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची विविधता फी आणि पायाभूत सुविधा हे सर्व ते मुद्दे आहेत ज्यावर संभाव्य ग्राहक किंवा संभाव्य विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये अर्ज करतात किंवा ते अर्ज करताना संस्थेस निवडतील तर शैक्षणिक सेवा विपणनामध्ये सेवा संमिश्र हे सेवा विपणन मिश्रणाचे हे सात घटक आहेत प्रथम उत्पादन म्हणजे विविधता गुणवत्तेची पातळी ब्रँड नेम रोजगारक्षमता प्रशिक्षण कार्यशाळा आणि अभ्यासवर्ग त्यामुळे ही शैक्षणिक सेवांची उत्पादने आहेत दुसरे P हे प्राईस म्हणजे किंमत या अंतर्गत फी शुल्क अटी सवलत शिष्यवृत्ती गृहीत मूल्य इतर सुविधा रोजगाराबाबतची माहिती सार्वजनिक किंवा खाजगी प्रकारातील मालकीचे मूल्य सार्वजनिक किंवा खाजगी यावर आधारित शिक्षण संस्था साधारणपणे खाजगी शाळा सरकारद्वारे अनुदान मिळत असलेल्या सार्वजनिक शाळांपेक्षा जास्त शुल्क आकारतात ठिकाण स्थानजागेची सुलभता ऑनलाइन वर्ग व्यवस्था दूरस्थ शिक्षणाची सोय हे सर्व शैक्षणिक सेवांचे वितरण करण्याचे माध्यम आहेत जाहिरात प्रसिद्धी मौखिक प्रसिद्धी जनसंपर्क होर्डिंग्ज यांसारख्या जाहिरातींचा वापर करून आपण शैक्षणिक सेवांचा प्रचार करू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट सेवेबद्दल भावी विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो शैक्षणिक सेवांच्या मिश्रणात लोक खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये या अंतर्गत शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी त्यांची पात्रता परस्परांमधील वर्तवणूक कर्मचारी प्रशिक्षण हे सर्व घटक येतात म्हणूनच हे सर्व महत्त्वाचे आहेत भौतिक पुरावे याअंतर्गत इमारत लोगो ग्रंथालय प्रयोगशाळा उपहारगृह संगणक अध्यापनाची विविध साधने वायफाय यांचा समावेश होतो प्रक्रिया नोंदणी प्रवेश ऑनलाइन नियमित वर्ग शिक्षण दूरस्थ शिक्षण परीक्षा मूल्यमापन या काही शैक्षणिक सेवांच्या प्रक्रिया आहेत शैक्षणिक सेवां अंर्तगत असणाऱ्या ह्या सर्व Ps चे अतिशय बारकाईने अवलोकन केले गेले पाहिजे व प्रतिष्ठा आणि विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट सेवा निवडण्यासाठी शैक्षणिक सेवांमध्ये हे सर्व Ps सर्वोच्च स्थानावर असणे गरजेचे आहे सारांश स्वरूपात शिक्षणाचे आजच्यासारखे महत्त्वापूर्ण उपयुक्तता मूल्य यापूर्वी कधीच नव्हते या उद्योगात मागणी नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असते त्यामुळे अनेक खाजगी संस्था हि संधीचा फायदा करून घेण्यासाठी या बाजारपेठेत प्रवेश करत आहेत सरकारी आणि खासगी संस्थांमधील शिक्षणाच्या दर्जात मोठी तफावत आहे शैक्षणिक सेवांचे विपणन हे सामाजिक विपणन आहे परंतु ते वेगाने वाढते आणि विशेषतः तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वात फायदेशीर उद्योग म्हणून हे उदयास येत आहे लोक मी म्हटल्याप्रमाणे लोक हे या उद्योगातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत म्हणून लोक शिक्षक शैक्षणिक प्रशासक जे चांगले असल्यास शिक्षक उत्तम सेवा प्रदान करू शकतात आणि संस्थेचे नाव लोकांमध्ये ओळखले जाते आणि विद्यार्थी देखील उत्तम पदवी मिळविण्यासाठी अशा ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतील शिक्षण व विस्तारीत सेवा यानंतर प्रशिक्षण सेवा विपणन आहे आता प्रशिक्षण म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी लागणारे कौशल्य प्रदान करणे किंवा ते कौशल्यात वाढ करणे मानव संसाधन व्यवस्थापनातील हा एक महत्त्वाचा घटक आहे बहुतेक संस्थांमध्ये प्रशिक्षण आणि विकास विभाग असतो तथापि स्वतंत्र प्रशिक्षण संस्थांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे प्रशिक्षण व्यावसायिक चांगले व्यवसायिक नसतात असा सर्वसाधारण समज आहे यामुळे व्यवसायाचे उत्पन्न कमी होवू शकते आणि विश्वासार्हता देखील बाधित होऊ शकते प्रशिक्षण म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी लागणारी कौशल्ये प्रदान करणे किंवा वाढवणे तर प्रशिक्षणाचे टप्पे हे खालील प्रमाणे आहेत ते म्हणजे कामावर रुजू होण्यापूर्वी संस्थेत समाविष्ट करताना कामादरम्यान चे प्रशिक्षण मूलभूत विशेषीकरण असलेले मूलभूत व्यवस्थापकीय स्वरूपाचे विशेष व्यवस्थापकीय स्वरूपाचे आणि उच्च व्यवस्थापकीय स्वरूपाचे तर हे प्रशिक्षणाचे सात टप्पे आहेत प्रशिक्षण सेवांचे 7Ps म्हणजे उत्पादन प्रशिक्षण देण्याची पद्धत प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी वेळापत्रक प्रशिक्षक कौशल्य अध्यापन सहाय्य इ ठिकाण स्थान परस्पर संवाद उपलब्ध करून देणारे व्हिडिओ ऑनलाइन वर्ग कामावर असताना तसेच कामावर नसताना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणची जागा किंमत ज्यामध्ये अंदाजपत्रक शुल्क प्रशिक्षकांचा खर्च लाइन मॅनेजर चा खर्च आणि इतर खर्च समाविष्ट आहेत जाहिरात म्हणजे वैयक्तिक विक्री जनसंपर्क विनामूल्य सेमिनार कार्यशाळा टपाल आणि वृत्तपत्रे व्यक्ती शैक्षणिक सेवा विपणन प्रमाणे येथे देखील लोक खूप महत्वाचे आहेत म्हणून इथे प्रशिक्षक सहाय्यक कर्मचारी प्रशिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि वागणूक या लोकांना प्रेरणा खूप महत्वाची आहे लोकांच्या कौशल्यातील विशेषीकरण खूप महत्वाचे आहे प्रक्रिया गरज निर्माण प्रशिक्षण देणे मूल्यमापन आणि अभिप्राय या काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत भौतिक पुरावा या अंतर्गत येणारे घटक म्हणजे प्रशिक्षण उपकरणे जागा पायाभूत सुविधा प्रशिक्षण साहित्य प्रशिक्षण सेवांच्या भौतिक पुराव्याचे हे महत्त्वाचे भाग आहेत जे शैक्षणिक सेवांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात थोडक्यात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे त्यामुळे वातावरणातील अनिश्चित अश्या बदलांना तोंड देण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे नवीन ज्ञान सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी प्रशिक्षक पुरेसा कार्यक्षम असावा प्रशिक्षकांना औपचारिक उपक्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडावे लागेल आणि परिणाम अभिमुख व्हावे लागेल प्रशिक्षकांनी सेमिनार आणि परस्पर संवाद घडवून आणणाऱ्या सत्रांद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्यास प्रोत्साहन द्यावे त्यांनी उपभोक्त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आणि कार्यक्षम प्रशिक्षण पद्धती देखील उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत पुढे आपण शिक्षण आणि विस्तार सेवा यानंतर कृषी विस्तार सेवा यांकडे सध्या भारतात 75 पेक्षा जास्त लोकसंख्या हि ग्रामीण भागात राहते शेती आणि शेतीशी संबंधित कामे हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत कृषी तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढ होत असताना दर्जेदार उत्पादनाचे घटकाची उपलब्धता आणि कृषीउत्पादनाचे कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे हि काळाची गरज आहे आजकाल आधुनिक कृषी तंत्रज्ञान हे पारंपरिक शेती पद्धतीची जागा घेत आहेत शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान जास्त वेळ न लागता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे भारतीय कृषी संशोधन परिषद एनजीओ उद्योग समूह ग्रामीण विकास संस्था आणि बँका हे कृषी विस्तार सेवांचे प्रमुख प्रवर्तक आहेत त्यामुळे सरकारी कृषी विस्तार कार्यक्रमाचे हे सहा महत्त्वाचे भाग आहेत ज्यामध्ये राज्य विस्तार कार्यक्रमांस पाठींबा कृषी उपभोक्ते आणि कृषी व्यवसाय केंद्रांची स्थापना किसान कॉल सेंटर्स विस्तारित शैक्षणिक संस्था आदर्श प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि एम किसान सारख्या मोबाइल ऍप्लिकेशन चा विकास यासाठी समर्थन उत्पादन घटकांच्या उद्योगाद्वारे कृषी विस्तार सेवा कृषी उद्योगातील पुरवठादारांमध्ये खत उद्योगाचा मोठा वाटा आहे त्यानंतर कीटकनाशके आणि बियाणे उद्योग ते नमुना विश्लेषण आणि प्रचारात्मक मोहिमांद्वारे गुणवत्ते बाबतची आश्वासन सेवा प्रदान करतात अनेक उत्पादन घटकांचे निदान केंद्र त्यांनी स्थापन केले आहेत ही केंद्रे खते बियाणे आणि कीटकनाशकांचे विश्लेषण करण्यास मदत करतात ही केंद्रे या उत्पादन घटकांच्या निर्मितीकरीता देखील मदत करतात त्यामुळे विस्तारीत कृषी सेवांमध्ये प्रात्यक्षिके विस्तृत जनसंपर्क उपक्रम जल व्यवस्थापन ऊर्जा व्यवस्थापन पशुधन व्यवस्थापन पशुधन कार्यक्रम आणि उत्पादन घटकाचा पुरवठा बळकट करणे यांचा समावेश होतो विशेष सामुदायिक विकास कार्यक्रम शेतीसोबतच समाजाचाही अनेक बाबतीत विकास होत असतो त्यामुळे स्वयंसेवी संस्था किंवा कोणीतरी गाव दत्तक घेणे ग्राम विकास प्रकल्प पाणलोट विकास प्रकल्प कृषी वनीकरण प्रकल्प शेतकरी समुदाय केंद्रे शेतकरी एकीकरण कार्यक्रम आणि विशेष प्रकल्प यांचा समावेश होतो म्हणून सारांश स्वरूपात असे म्हणता येईल कि कृषी विस्तार हा संबंधित उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे समर्थित असा राष्ट्रीय प्राधान्यक्रम असणारा कार्यक्रम आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या कार्यक्रमाअंतर्गत माहितीचा मुक्त प्रवाह होणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत शेतकऱ्यांमध्ये माहितीचा अभाव असल्याने कृषी विस्तार सेवेची जाहिरात हा सर्वांमध्ये महत्त्वाचा घटक आहे मग आपण सामाजिक विपणन किंवा सार्वजनिक सेवा विपणन सारख्या सार्वजनिक सेवांकडे येवू प्रस्तावना सामाजिक विपणन हा शब्द 1971 मध्ये सर्वप्रथम वापरण्यात आला सामाजिक विपणन हि संकल्पना व्यक्ती आणि संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी लोकांची वर्तवणूक सुरळीत राखण्याचा दृष्टीकोनाबाबत आहे व्यावहारिकदृष्ट्या सार्वजनिक सेवा विपणन आणि सामाजिक विपणन ह्या संकल्पना समरूप आहेत विकसनशील बाजारपेठांसाठी हे अधिक प्रमाणात निगडित आहे प्रक्रिया समस्या ओळखणे उद्देश निश्चित करणे बाजारपेठेचे विभाजन ग्राहक विश्लेषण विपणन धोरणाचा विकास अंमलबजावणी आणि मूल्यमापन हे सर्व प्रक्रियेचे घटक आहेत सामाजिक विपणन संमिश्र उत्पादन लोकांना असा विश्वास असला पाहिजे कि अश्या काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे सराव कल्पना सल्ला आणि सेवा हे उत्पादनाचे मुख्य घटक आहेत किंमत ग्राहकांना पैशाच्या स्वरूपात किंवा मेहनत वेळ आणि इतर कोणत्याही संसाधनांच्या रूपात त्याचा मोबदला द्यावा लागेल जागा सरकारी कार्यालये जनसंपर्क उपक्रम वेबसाइट्स इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाइल अप्लिकेशन हे विपणन संमिश्रणाचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत जाहिरात दूरदर्शन इंटरनेट रेडिओ पोस्टर्स माहिती पत्रक प्रत्यक्ष टपाल वर्तमानपत्रे हे सर्व सामाजिक विपणन जाहिरातीतील महत्त्वाचे भाग आहेत उत्पादन म्हणजे शेअर बाँड म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा सल्ला कर लाभ निधी इ किंमत दलाली सेवा कर मुद्रांक शुल्क कस्टडी चार्ज सवलत प्रक्रिया शुल्क ठिकाण इंटरनेट टेलिमार्केटिंग दलाली एजंट विक्री सामर्थ्य विक्री संवर्धन जाहिरात थेट विपणन वैयक्तिक विक्री समाज माध्यम लोक कर्मचारी एजंट ग्राहक समर्थन संशोधन कार्य करणारा समूह संघ विक्री संघ आणि ग्राहक प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दर्जा आणि कमी गुंतागुंतीची भौतिक पुरावे कागदपत्रे कार्यालयाचे स्थान कार्यालयीन वातावरण हे सर्व सेवा विपणन मिश्रणाचे भौतिक पुरावे आहेत सामाजिक विपणनासाठी असलेले अतिरिक्त विपणन संमिश्रण म्हणजे लोक बाह्य गट जसे की लक्ष्यित प्रेक्षक धोरण ठरविणारे व्यक्ती द्वारपाल अंतर्गत गट या मध्ये असणारे लोक म्हणजे विक्री करणारा समूह प्रशिक्षण देणारा समूह भागीदारी सुलभता आणि मागणी वाढवण्यासाठी समान उद्दिष्ट असलेल्या इतर सामुदायिक संस्थेशी केलेली व्यवस्था म्हणजे भागीदारी प्रमुख सहयोगी संस्था या स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील महिला गट कॉर्पोरेट प्रायोजक वैद्यकीय संस्था सेवा समूह किंवा माध्यमांचे केंद्र देखील असू शकतात धोरण बदलत्या वातावरणात दीर्घकाळ करिता व्यक्तींच्या वैयक्तिक वर्तवणुकीत बदल घडवून आणणे कठीण आहे त्यामुळे धोरण गतिमान असले पाहिजे आणि माध्यमाचा उत्तेजन द्यायचा कार्यक्रम प्रभावी असावा जो सामाजिक विपणन कार्यक्रमासाठी पूरक असू शकतो निधीची व्यवस्था कार्यक्रमासाठी लागणारा निधी कुठून मिळेल अश्या कार्यक्रमाकरिता सरकार प्रतिष्ठान भिन्न वैधानिक संस्था किंवा व्यक्ती द्वारे निधी प्राप्त होवू शकतो अशा प्रकारे थोडक्यात सामाजिक विपणन हे सामाजिक समस्यांच्या विपणनाशी संबंधित आहे सामाजिक विपणनातील अपयशाचा समाजावर मोठा प्रभाव पडतो त्यामुळे सामाजिक विपणन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सामाजिक विपणनाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत जसे कि पर्यावरण संरक्षण सामाजिक वनीकरण ऊर्जा संवर्धन जीवनमानाचा दर्जा गृहनिर्माण साक्षरता यासारख्या सामाजिक समस्या ह्या येथे संबंधित आहेत पुढे आपण दुसर्या सार्वजनिक सेवांकडे येऊ ते म्हणजे धार्मिक सेवा विपणन त्यामुळे धार्मिक सेवा विपणन हे एक प्रकारचे विना नफा असणारे विपणन आहे धार्मिक विपणनामध्ये दोन प्रकारच्या विचारसरणी आहेत एक आहे धर्मशास्त्रज्ञ आणि दुसरी ती विपणक म्हणून धर्मशास्त्रज्ञ हे असे धार्मिक लोक आहेत ज्यांना धर्म व्यवस्थित समजला आहे किंवा ज्यांनी धर्माबद्दल वाचले आहे किंवा ज्यांनी धर्माबद्दल खोलवर विचार केला आहे आणि त्यासोबतच विपणक आहेत धार्मिक क्षेत्रात विपणनाच्या अंमलबजावणीबाबत दोघांचे स्वतःचे असे मत आहे धार्मिक विपणनावर होणारी टीका म्हणजे ती एक प्रकारे पैशाची उधळपट्टी आहे ती व्यक्तीच्या जीवनात एक आदेशक म्हणून काम करते तो एकप्रकारचा बनाव आहे ते नेतृत्वाच्या भावनेच्या विरुद्ध आहे हे धर्माचे उल्लंघन करते लोकांचा धार्मिक संदेशावर सहज विश्वास बसतो यामध्ये यश अपयश हे तत्त्व आवलंबिले जाते आणि हे विपणन ग्राहकाभिमुख असते सारांश धार्मिक विपणनाचा उद्देश हा सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणे असा आहे या विपणनावर जरी अनेकांनी वेगवेगळ्या कारणांवरून टीका केली असली तरी नजीकच्या काळात या क्षेत्रात वाढ होण्यास वाव आहे तर सर्व्हिसेस मार्केटिंगच्या कोर्समध्ये हे सर्व आहे मला आशा आहे की तुम्ही वेगवेगळ्या सत्रांचा अभ्यास करताना काहीतरी शिकले असेल ज्याद्वारे तुम्ही सेवा व्यवसाय चालवू शकता किंवा सेवा व्यवसायाची स्थापना करू शकता त्यामुळे सेवा हे एक प्रमुख क्षेत्र आहे आणि ग्राहकांसाठी देखील महत्त्वाचे काम आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून आपण नेहमी चांगल्या आणि अधिक चांगल्या सेवा देण्याचा किंवा आपल्या सेवांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वांचे आभार हा अभ्यासक्रमाचे अध्यापन केल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हा अभ्यासक्रम आपल्याला मदत करेल